नमस्कार या आधीच्या वर्गात आपण Z पॅरमीटर्सबद्दल चर्चा करीत होतो ज्याला इम्पीडन्स पॅरामीटर्स देखील म्हणतात या वर्गात आपण अॅडमिटन्स पॅरामीटर्सबद्दल बोलू ज्याला Y पॅरामीटर्स देखील म्हणतात अॅडमिटन्स पॅरामीटर्सबद्दल आपण आपली चर्चा सुरू करूया या इथे टू पोर्ट नेटवर्क देखील व्होल्टेज चालित किंवा करंट चालित असू शकते म्हणून आपण या स्लाइडमध्ये दर्शविलेल्या आकृतीत पाहू शकता की आपण टू पोर्ट नेटवर्कच्या दोन्ही बाजूला व्होल्टेज वापरु शकतो किंवा नेटवर्कच्या दोन्ही बाजूंनी आपण करंट सोर्स वापरु शकतो आता या बाबतीत आपण काय केले पाहिजे तर आपण टर्मिनल करंटचा अॅडमिटन्स निश्चित करणे आवश्यक आहे आणि जेव्हा तुम्हाला अॅडमिटन्स पॅरामीटर निश्चित करायचा असेल तेव्हा तुम्ही काय कराल तुम्ही टर्मिनल करंट परिभाषित कराल किंवा टर्मिनल करंट टर्मिनल व्होल्टेजच्या रूपात दाखवाल म्हणजे जर तुम्ही इम्पीडन्स पॅरामीटरशी तुलना केली तर आपण टर्मिनल व्होल्टेज हे टर्मिनल करंटमध्ये व्यक्त करत होतो येथे आपण टर्मिनल व्होल्टेजच्या रूपात टर्मिनल करंट दर्शवित आहोत जेव्हा आपण टर्मिनल व्होल्टेज हे टर्मिनल करंट मध्ये व्यक्त करतो तेव्हा तुम्हाला टर्मिनल व्होल्टेज आणि टर्मिनल करंट दरम्यान खालीलप्रमाणे संबंध मिळेल I1y11V1y12V2 I2y21V1y22V2 आता ह्या व्हॅल्यूज ज्या नुकत्याच तुम्ही एक्स्प्रेशन मध्ये वापरल्या आहेत जेव्हा त्या व्हॅल्यूज तुम्ही मॅट्रिक्स मध्ये कंपाईल करता तेव्हा ते एक करंट व्हेक्टर होईल जे म्हणजे ह्या कॉन्स्टंट टर्मचे मॅट्रिक्स आहे ते म्हणजे I1 I2 y11 y12 y21 y22 V1 V2 yV1 V2 तसेच ही संपूर्ण टर्म ह्या Y च्या सिम्बालिक स्वरुपात दर्शवली जाऊ शकते आणि ह्याला y पॅरामीटर्स किंवा अॅडमिटन्स पॅरामीटर्स म्हणून ओळखले जाते जेव्हा तुम्ही टर्मिनल करंट हे टर्मिनल व्होल्टेज मध्ये व्यक्त करता तेव्हा करंट व्होल्टेज मध्ये व्यक्त करण्यासाठी वापरलेला करंट फॅक्टर तुम्हाला अॅडमिटन्स पॅरामीटर्स देईल तसेच आता हे अॅडमिटन्स पॅरामीटर्स सीमेन्समध्ये दिल्या जातात तर तुम्ही ते mho मध्ये देखील व्यक्त करू शकता कारण हे इम्पीडन्सच्या विरूद्ध आहे आता इनपुट पोर्टवर V10 सेट करून या पॅरामीटर्सच्या व्हॅल्यूचे मूल्यांकन केले जाऊ शकते म्हणजे इनपुट पोर्ट शॉर्ट सर्किट असेल पाहिजे किंवा तुम्ही दुसर्या टोकाला V20 वापरा म्हणजे आउटपुट पोर्ट शॉर्ट सर्किट असेल म्हणजे y पॅरामीटर्स इनपुट पोर्ट किंवा आउटपुट पोर्ट शॉर्ट सर्किट करून प्राप्त केल्या जाऊ शकत असल्यामुळे त्याला शॉर्ट सर्किट अॅडमिटन्स पॅरामीटर्स देखील म्हणतात आता आपण या अॅडमिटन्स पॅरामीटर्सची व्हॅल्यू स्वतंत्रपणे शोधण्याचा प्रयत्न करू त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा V20 सेट केला म्हणजे आउटपुट पोर्ट शॉर्ट सर्किट आहे तुम्ही V20 ही व्हॅल्यू ह्या दोन समीकरणांमध्ये वापरू शकता त्यामुळे तुम्हाला मिळेल y11I1V1y21I2V1 आता दुसर्या बाबतीत तुम्ही V10असे ठेवले म्हणजे इनपुट पोर्ट शॉर्ट सर्किट केले तर त्या बाबतीत तुम्हाला काय मिळेल तर तुम्हाला y12 मिळेल म्हणून या मांडणीत तुम्ही जर V10 सेट केले तर तुम्हाला मिळेल y12I1V2y22I2V2 साधारणपणे y11 शॉर्ट सर्किट इनपुट अॅडमिटन्स y12 पोर्ट 2 पासून पोर्ट 1 चा शॉर्ट सर्किट ट्रान्सफर अॅडमिटन्स y21 पोर्ट 1 पासून पोर्ट 2 चा शॉर्ट सर्किट ट्रान्सफर अॅडमिटन्स y22 शॉर्ट सर्किट आउटपुट अॅडमिटन्स म्हणून जेव्हा तुम्ही पोर्ट 1 ला करंट सोर्स जोडता आणि पोर्ट 2 शॉर्ट सर्किट करता तेव्हा तुम्हाला V1 I1आणि I2च्या व्हॅल्यू मिळतील आणि या वापरून तुम्ही y11I1V1आणि y21I2V1ह्या व्हॅल्यू शोधू शकता आता दुसऱ्या बाबतीत तुम्ही काय कराल तुम्ही करंट सोर्स I2दुसर्या पोर्टशी जोडा आणि पहिला पोर्ट शॉर्ट सर्किट करा त्या वेळी V1 0 असेल म्हणून तुम्हाला मिळणाऱ्या त्या उर्वरित गोष्टी म्हणजे V2 I2आणि I1आहे आणि या तिन्हीचा वापर केल्यास तुम्हाला y12I1V2 आणि y22I2V2ची व्हॅल्यू मिळेल तर आता तुम्ही y पॅरामीटर्सच्या कॅल्क्युलेशन शी संबंधित आपल्या चर्चेचा सारांश घेऊ शकता तर तुम्ही या दोन आकृत्यांमध्ये आपल्या चर्चेचा सारांश घेऊ शकता म्हणजे तुम्ही बघत असलेल्या या आकृतीत आपण काय करत आहोत तर आपण करंट I1 इनपुट पोर्टला अप्लाय करत आहोत आणि आउटपुट पोर्ट शॉर्टसर्किट आहे जेव्हा तुमच्याकडे ही अशी स्थिती असेल तेव्हा तुम्हाला y11I1V1 आणि y21I2V1 ह्या व्हॅल्यू मिळतील तर हा y21म्हणजे आउटपुट पोर्टचा करंट भागिले इनपुट पोर्टचे व्होल्टेज आहे त्याचप्रमाणे तुम्ही करंट सोर्स आउटपुट पोर्टला कनेक्ट केला आणि इनपुट पोर्ट शॉर्ट सर्किट केल्यास V1 0होईल तर तुम्हाला y12I1V2 y22I2V2ह्या व्हॅल्यू मिळतील या दोन आकृत्यांच्या माध्यमातून तुम्ही अॅडमिटन्स पॅरामीटर्सची व्हॅल्यू कशी मिळाली याचा सारांश देण्यात येईल आता जेव्हा टू पोर्ट नेटवर्क लिनियर आहे आणि त्यामध्ये डिपेंडंट सोर्स नाही तेव्हा ट्रान्सफर अॅडमिटन्स समान असतील म्हणजे y12y21असेल आणि नंतर ही स्थिती अशीच राहिली तर तुम्ही असे म्हणू शकता की टू पोर्ट रेसिप्रोकल आहे म्हणजे आपण Z पॅरामीटर्सच्या कॅल्क्युलेशनच्या बाबतीत जी चर्चा केली त्याप्रमाणेच हे आहे म्हणजे z12z21आहे आणि ते लिनियर होते आणि जर तिथे कोणताही डिपेंडंट सोर्स नसेल तर सर्किट रेसिप्रोकल असते म्हणजे तुम्ही Z आणि Y पॅरामीटर्सच्या संदर्भात टू पोर्ट नेटवर्कच्या रिसिप्रोसिटी चा संबंध जोडू शकता आता येथे देखील तुम्ही Z पॅरामीटर्सच्या बाबतीत स्पष्ट केल्याप्रमाणेच परिस्थिती आहे हे सिद्ध करू शकता कसे त्यासाठी या दोन आकृत्या पाहूया आता पहिल्या बाबतीत आपण काय करीत आहोत आपण इनपुट पोर्टच्या भोवती व्होल्टेज अप्लाय करत आहोत आणि एमिटरच्या मदतीने आउटपुट पोर्टच्या आत फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू शोधत आहोत आता जर टू पोर्ट नेटवर्क रेसिप्रोकल आहे तर याचा अर्थ असा की जर आपण व्होल्टेज सोर्स आणि एमिटरच्या स्थानांची आदलाबदल केली तर I आणि V बदलणार नाही जर ही स्थिती असेल तर आपण म्हणू की सर्किट रेसिप्रोकल आहे तर आता रेसिप्रोकल नेटवर्कच्या बाबतीत काय होईल जर नेटवर्क रेसिप्रोकल असेल तर आपण सर्किट त्याच्या इक्विवलेंट pi मॉडेल ने रिप्रेझेंट करू शकतो जर आपण pi सर्किटची डावी बाजू पाहिली तर डाव्या बाजूची अॅडमिटन्स व्हॅल्यू y11y12असेल तर उजव्या बाजूची अॅडमिटन्स व्हॅल्यू y22y12असेल तसेच येथे y12y21असल्यामुळे तुम्ही y12 किंवा y21 या दोन पैकी एक वापरू शकता दोन्हीही योग्य ठरतील आणि मग या दोन्ही बाजूंना जोडणाऱ्या या ब्रांच चे अॅडमिटन्स y12असेल म्हणजे जर तुमच्याजवळ रेसिप्रोकल नेटवर्क असेल तर ते नेटवर्क pi नेटवर्कच्या मदतीने इक्विवेलन्टली दाखवले जाऊ शकते आता सर्वसाधारणपणे जर नेटवर्क रेसिप्रोकल नसेल आणि तुम्हाला सर्किट हे इक्विवेलन्ट नेटवर्कच्या रुपात दाखवयचे असेल तर तुम्ही खालील आकृती वापरू शकता म्हणून करंट I1च्या व्हॅल्यू साठी जर तुम्ही सर्किटच्या डाव्या बाजूला किर्चहॉफ करंट लॉ वापरत असाल तर V1 हा y11च्या अक्रॉस अप्लाय असल्यामुळे I1हा V1 y11V2 y12 होईल त्याचप्रमाणे आकृतीनुसार करंट I2ची व्हॅल्यू या भागातून फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू V2 y22V1 y21 असेल जर तुम्ही ही दोन समीकरणे पाहिली तर ही समीकरणे म्हणजे ज्यांची मागील स्लाइडमध्ये आपण चर्चा केली तीच समीकरणे आहेत म्हणून आपण असे म्हणू शकतो की या विशिष्ट इक्विवलेंट नेटवर्कच्या मदतीने या आकृतीत दर्शविल्याप्रमाणे आपण कोणतेही टू पोर्ट नेटवर्क दाखवु शकतो म्हणजे कोणतेही टू पोर्ट नेटवर्क हे इक्विवलेंट नेटवर्क म्हणून दर्शविले जाऊ शकते जसे या आकृतीत दर्शवले आहे आता काही उदाहरणांच्या मदतीने ही संकल्पना समजून घेऊया म्हणजे तुम्हाला ती संकल्पना स्पष्टपणे समजेल तर आता आपण एक उदाहरण बघूया त्यामध्ये आपल्याला खाली दिलेल्या सर्किटचे y पॅरामीटर्स शोधायचे आहेत तर मग पहिल्यांदा आपण काय करू आपण आत्ताच बघितलेली y पॅरामीटर्सची ही समीकरणे वापरू म्हणजे आपण ही दोन समीकरणे वापरू आणि या सर्किटचे y पॅरामीटर्स शोधण्याचा प्रयत्न करू आता पहिल्यांदा आपण काय केले पाहिजे आपण y11 आणि y21ची व्हॅल्यू निश्चित करूया म्हणजे जेव्हा तुम्हाला y11आणि y21 ची व्हॅल्यू शोधण्यासाठी सांगितले जाते तेव्हा आपण इनपुट पोर्ट ला एक करंट सोर्स कनेक्ट करू आणि आउटपुट पोर्ट शॉर्ट सर्किट करू त्यामुळे सर्किट आकृतीत दाखवल्याप्रमाणे होईल आता जर तुम्ही या आकृती कडे बघितले तर 8 ओहमचा रेजिस्टर आता शॉर्ट सर्किट होईल कारण तो आउटपुट पोर्ट टर्मिनलच्या मध्ये कनेक्ट आहे त्यामुळे करंट 2 ओहमच्या रेजिस्टर मधून फ्लो होईल आता हे शॉर्ट सर्किट केलेले असल्यामुळे आणि करंट I1 इनपुट पोर्ट पासून फ्लो होत असल्यामुळे हे दोन रेजिस्टर पॅरेलल असतील म्हणून व्होल्टेज V1ची व्हॅल्यू किती असेल तर V1ची व्हॅल्यू असेल V1I14।।243I1 तसेच तुम्हाला V1ची व्हॅल्यू ही I1 च्या रूपात मिळाली असल्यामुळे y11I1V1I143I10 75S असेल तसेच पुढे तुम्ही करंट डिव्हिजन चा वापर कराल आणि I2आणि I1 मधील संबंध शोधाल म्हणून तुम्हाला या विशिष्ट आकृतीत करंट डिव्हिजनच्या मदतीने 2 ओहम रेजिस्टन्स मधून फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू I1च्या रूपात शोधणे आवश्यक आहे 2 ओहम रेजिस्टन्स मधून फ्लो होणाऱ्या करंट I1चा घटक या करंट I2च्या बरोबरीत असेल कारण हे दोन्ही करंट विरुद्ध दिशेला असतील म्हणजे तुम्ही काय लिहू शकता तर तुम्ही I2442I123I1 असे लिहू शकतो आता तुम्हाला माहित आहे की आपण V1ची व्हॅल्यू I1च्या रूपात कॅल्क्युलेट केल्यामुळे आणि आपण I2ची व्हॅल्यू देखील I1च्या रूपात कॅल्क्युलेट केली असल्यामुळे आपण y21I2V1 23I143I1 0 5 S ही व्हॅल्यू देखील शोधली आहे आता आपल्याला y12 आणि y22च्या व्हॅल्यू शोधायच्या आहे या प्रकरणात आपण काय करू शकतो आपण आऊटपुट पोर्टवर करंट सोर्स I2कनेक्ट करू आणि इनपुट पोर्ट शॉर्ट सर्किट करू म्हणजे स्लाइडमध्ये दाखविल्याप्रमाणे आपली आकृती दिसेल जेथे इनपुट पोर्ट शॉर्ट सर्किट केलेला आहे त्यामुळे V1 हा 0 होईल आणि I2 हा आउटपुट पोर्ट सोबत कनेक्ट होईल आता या बाबतीत पुन्हा 4 ओहम रेजिस्टर शॉर्ट सर्किट केले जाईल कारण आउटपुट पोर्ट शॉर्ट सर्किट असल्यामुळे हे देखील शॉर्ट सर्किट होईल तर आता V2I28।।285I2 y22I2V2I285I20 625S आहे आता पुढे तुम्हाला पुन्हा करंट डिव्हिजन वापरावे लागेल जेणेकरुन तुम्ही I2च्या रूपात करंट I1शोधू शकता म्हणजे जर तुम्ही ही आकृती पाहिला तर I1 हा ह्या विशिष्ट रेजिस्टन्स मध्ये म्हणजे 2 ओहम रेजिस्टन्स मध्ये फ्लो होईल परंतु I2चा काही भाग देखील या दिशेने याच रेजिस्टन्स मधून फ्लो होईल तुम्ही म्हणू शकता की 2 ओहम रेजिस्टन्स मध्ये फ्लो होणारा I2चा कंपोनेंट म्हणजे I1आहे याचा वापर करून तुम्ही फक्त करंट डिव्हिजन वापरून I2च्या रूपात करंट I1ची व्हॅल्यू शोधू शकता तर तुम्ही म्हणू शकता की I188 2I245I2 आहे त्यामुळे y12I1V2 45I285I2 0 5S आहे तुम्ही आत्ताच कॅल्क्युलेट केलेले y पॅरामीटर्स कम्पाइल केल्यास y मॅट्रिक्स खालील प्रमाणे दर्शविले जाईल म्हणजे y0 75S 0 5S 0 5S 0 625S आता या मॅट्रिक्सकडे बघितले तर सहजपणे तुमच्या लक्षात येईल की y12y21आहे आता आपल्याकडे सर्किटमध्ये कोणतेही डिपेंडंट सोर्स नसल्यामुळे आपण असे म्हणू शकतो की सर्किट रिसिप्रोकल आहे मग अशा वेळी आपण काय करू शकतो तर थेट पॅरामीटर्स शोधण्यासाठी आपण pi इक्विवलन्ट सर्किट वापरू शकतो जर तुम्ही दिलेल्या सर्किटची तुलना pi इक्विवेलेंट सर्किट बरोबर करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की y12 0 5Sy21आहे आता पुढे आपल्याला y11y12 म्हणजे किती आहे हे शोधायचे आहे तर y11y12 0 25आहे हे वापरल्यावर आपल्याला इथे y11 0 25 y12 0 75S असे मिळेल म्हणजे जर तुम्ही ह्या येथे y12ची व्हॅल्यू वापरली तर सहजपणे तुम्हाला y11ची व्हॅल्यू 0 7575 सीमेंन्स मिळेल आता जर तुम्ही उजव्या आकृतीत बघितले तर y22y21ची व्हॅल्यू y22y210 125असेल त्यामुळे y22ची व्हॅल्यू y22 0 125 y21 0 625Sआहे तर जसे आपण समीकरणे वापरुन y पॅरामीटर्स शोधले तसेच pi इक्विवेलेंट सर्किट वापरुन आपण y पॅरामीटर्सची व्हॅल्यू शोधू अशाप्रकारे जर y पॅरामीटर समीकरणाच्या तपशिलात न जाता आणि त्यानंतर y पॅरामीटर्सची व्हॅल्यू शोधताना तुम्हाला माहित असेल की सर्किट रिसिप्रोकल आहे तर तुम्ही थेट pi इक्विवेलेंट सर्किट वापरू शकता आणि y पॅरामीटर्सची व्हॅल्यू शोधू शकता आता पुढे आणखी एक उदाहरण पाहूया येथे सर्किटमध्ये एक डिपेंडंट करंट सोर्स आहे म्हणून आपण y पॅरामीटर्स शोधण्यासाठी पॅरामीटर समीकरणे वापरू आणि आपण हे सिद्ध करू की जेव्हा आपल्याकडे डिपेंडंट सोर्स असेल तेव्हा सर्किट रिसिप्रोकल असणार नाही आपण पुन्हा आधीच्या उदाहरणात जे जे केले तीच समान प्रक्रिया वापरू आपण पहिल्यांदा करंट सोर्स म्हणजे I1 इनपुट पोर्टवर वापरु आणि आउटपुट पोर्ट म्हणजे टू पोर्ट नेटवर्क शॉर्ट सर्किट होईल आणि आपण अॅडमिटन्स पॅरामीटर्सची व्हॅल्यू शोधू तर जेव्हा आपल्याकडे या प्रकारची सर्किट व्यवस्था असेल तेव्हा तुम्ही y11आणि y21ची व्हॅल्यू सहज मिळवू शकता आता या सर्किटकडे बघून तुम्ही असे गृहित धरू शकता की या नोडवरील व्होल्टेज V0आहे तर मग आपण काय करू शकतो तर आपण या नोडवर KCL वापरु आणि समीकरण सोडवण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुम्ही जर या नोडवर KCL वापरले तर तुम्हाला दिसेल की 8 ओहम रेजिस्टन्स मध्ये फ्लो होणारा करंट V1 V08असेल तर इथे हा करंट नोडच्या आत जातो इतर करंट बाहेर जातो नोडच्या बाहेर येत आहे म्हणून या नोडवर सर्व चार करंटची बेरीज 0 असेल म्हणजे KCL प्रमेयचा उपयोग करून या विशिष्ट लॉ चे समीकरण वापरूनआपण I1ची व्हॅल्यू शोधू शकतो तर आपण काय लिहू शकतो आपण लिहू शकतो की V1 V082I1V02V0 04 आहे आता जर तुम्ही हे सोडवले तर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल तसेच अजून एक पाहू जेव्हा आपण असे म्हणतो की 8 ओहम रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा करंट I1आहे कारण इनपुट पोर्टवर तुम्ही करंट सोर्स I1कनेक्ट करत आहात जेव्हा तुम्ही I1कनेक्ट करता तेव्हा याचा अर्थ असा होतो की 8 ओहम रेजिस्टन्स मधून फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू I1असेल परंतु त्याच वेळी आपण असे देखील म्हणू शकतो की करंटची व्हॅल्यू I18आहे तुम्ही मागच्या समीकरणामध्ये I1ची व्हॅल्यू ठेवू शकता आणि ते समीकरण सोडवू शकता जेव्हा तुम्ही ते सोडवाल तेव्हा तुम्हाला V0च्या स्वरूपातला V1मिळेल तर हे सोडवल्यामुळे तुम्ही म्हणू शकता की V1 5V0आहे म्हणजे तुम्हाला हे मिळाले आहे आता तुम्ही वरील समीकरणामध्ये V1ची व्हॅल्यू वापरू शकता जेणेकरून तुम्हाला I1 5V0 V08 0 75V0 मिळेल आता तुम्हाला माहित आहे की y11I1V1 0 75V0 5V00 15S आहे आता पुढचे काम म्हणजे y21ची व्हॅल्यू शोधावी लागेल म्हणून जर तुम्हाला दुसरा नोड आढळला तर तुम्ही या येथे या नोडवर देखील KCL वापरा त्यामुळे तुम्हाला काय मिळेल 0V0 042I1I2 किंवा I20 25V0 1 5V0 1 25V0 असेल म्हणून y21I2V11 25V0 5V0 0 25S आहे तर तुम्हाला या सर्किटमधून y11 आणिy21 मिळाले आहे आता पुढील कार्य म्हणजे आपण I2 ला करंट सोर्स म्हणून आऊटपुट पोर्टवर जोडले आहे आणि इनपुट पोर्ट शॉर्ट सर्किट केले आहे म्हणजे जेव्हा आपण असे करू तेव्हा आपल्याला Y पॅरामीटर्सच्या उर्वरित व्हॅल्यू म्हणजेच y12आणि y22मिळतील आता जर तुम्ही नोड 1 वर KCL वापरले तर तुम्हाला 0 V082I1V02V0 V24 मिळेल तुम्ही I1ची I18 ही व्हॅल्यू वापरू शकता आणि जेव्हा तुम्ही 00 V08V02V0 V24 हे सोडवाल तेव्हा तुम्हाला 0 V04V02V0 2V2 मिळेल त्यामुळे V22 5V0होईल म्हणूनच y12I1V2 V082 5V0 0 05S आहे आता नोड 2 वर तुम्ही KCL वापरा म्हणजे सर्व करंटची बेरीज 0 होईल त्यामुळे तुम्हाला 0 V0 V242I1I2 मिळेल किंवा हे सोडविण्यावर I2 0 25V0 142 5V0 2V08 0 625V0 मिळेल म्हणून y22I2V20 5V0 0 25S आहे आता या येथे तुम्ही बघू शकता की y12आणि y21हे सारखे नाही कारण y22 तुम्ही 0 05 सीमेन्स असे कॅल्क्युलेट केले आहे तसेच y21हे 0 25 सीमेन्स आहे म्हणून तुम्ही म्हणू शकता की हे विशिष्ट सर्किट रिसिप्रोकल नाही तर याच बरोबर आपण आपले आजचे व्याख्यान संपवतो आहे ज्यात आपण अॅडमिटन्स पॅरामीटर्सबद्दल चर्चा केली धन्यवाद